या व्याख्यानात तुमचे स्वागत आहे मागील व्याख्यानामध्ये आपण ब्लॅक बॉक्स टेस्टिंग टेक्निक्स वर चर्चा करत होतो आपण दोन महत्त्वाच्या ब्लॅक बॉक्स टेस्टिंग टेक्निक्स पाहिल्या इक्विवलेन्स क्लास टेस्टिंग आणि स्पेशल वॅल्यू टेस्टिंग आता आपण ब्लॅक बॉक्स टेस्टिंगची आणखी एक टेक्निक कॉम्बिनेटोरियल टेस्टिंग पाहूया प्रथम आपण कॉम्बिनेटोरिअल टेस्टिंग मागील प्रेरणा पाहू इक्विवलेन्स क्लास आणि स्पेशल वॅल्यू टेस्टिंग या दोन्हीमध्ये जेव्हा पॅरामीटर्स ची संख्या वाढते तेव्हा आपल्याला टेस्ट केसेस डिझाईन करण्यात अडचण येते तसेच कधीकधी आपल्याकडे काही इन्वाइरन्मेन्टल कॉन्फिगरेशन असतात जे रिझल्ट वर परिणाम करतात उदाहरणार्थ जर प्रोग्राम एक्स्पर्ट मोड नोव्हाइस मोड किंवा मेडीयम मोडमध्ये सेट केला तर प्रोग्राम वेगळ्या पद्धतीने एक्झिक्युट होऊ शकतो वगैरे आपल्याकडे स्टेट व्हेरिएबल्स असू शकतात जे प्रोग्रामच्या विविध कम्पोनन्ट वर विविध कम्पोनन्ट बिहेव्यिअर वर देखील परिणाम करू शकतात उदाहरणार्थ एखादे बुक इशू केले आहे म्हणजेच बुक इशू प्रोसिजर चे बिहेव्यिअर पूर्ण झाले आणि मग आपल्याकडे बुक इशू हि रिक्वेस्ट आली तर यावेळेस बुक इशू या प्रोसिजरचे बिहेव्यिअर वेगळे असेल आपल्याकडे विविध कम्पोनन्ट साठी अधिक जटिल स्टेट रेप्रज़ेन्टैशन असू शकते म्हणून जेव्हा पॅरामीटर्स चे 3 4 पेक्षा जास्त घटक असतात तेव्हा इक्विवलेन्स क्लासेस डिझाईन करणे कठीण होते कधीकधी आपल्याकडे बूलियन कंडिशन्स असतात बूलियन व्हेरिएबल्स विशेषत यूजर इंटरफेस आणि कंट्रोलर एप्लिकेशन्स मध्ये असतात उदाहरणार्थ पॉवरपॉईंट सॉफ्टवेअर मध्ये फॉन्ट सेटिंग असते इथे आपण स्मॉल कॅप ऑल कॅप इक्विलाइज सुपरस्क्रिप्ट सबस्क्रिप्ट वगैरे निवडतो फॉन्ट साईझ फॉन्ट स्टाइल टेक्स्ट फॉन्ट टेक्स्ट कलर इत्यादी अनेक पॅरामीटर्स असतात वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्स मुळे फॉन्ट वेगळा दिसेल आपल्याला माहित नसते की सेटिंग्जच्या कोणत्या विशिष्ट कॉम्बिनेशन साठी फॉन्ट धूसर होईल किंवा फॉन्ट दिसनार नाही उदाहरणार्थ जर टेक्स्ट फॉन्ट बॉडी आहे फॉन्ट स्टाइल रेगुलर किंवा बोल्ड आहे फॉन्ट साईझ 38 आहे फॉन्ट कलर लाल आहे सुपरस्क्रिप्ट ऑन आहे आणि सर्व कॅप्स ऑन आहे तर आपल्याला समस्या येईल या परिस्थितींसाठी इक्विवलेन्स क्लास पार्टिशनिंग करणे कठीण आहे चला कॉम्बिनेटोरिअल टेस्टिंग पाहूया इथे अनेक पॅरामीटर्स असतात काही इनपुट पॅरामीटर्स आहेत आणि काही पॅरामीटर्स स्टेट व्हेरिएबल्स किंवा एन्वाइरन्मन्ट व्हेरिएबल्स आहेत त्या पॅरामीटर्सच्या विशिष्ट कॉम्बिनेशन साठी आपल्याला टेस्टिंग करावी लागेल कारण तेथे समस्या असू शकते आपण तीन कॉम्बिनेटोरिअल टेस्टिंग टेक्निक्स पाहू डिसिश़न टेबल बेस्ड टेस्टिंग कॉझ इफेक्ट ग्राफिन्ग आणि पेअर वाइज़ टेस्टिंग प्रथम आपण डिसिश़न टेबल बेस्ड टेस्टिंग टेक्नीक पाहू या टेस्टिंग मध्ये आपण प्रॉब्लेम डिस्क्रिप्शन वर आधारित डिसिश़न टेबल डेव्हलप करतो एखाद्या प्रॉब्लेम चे ब्लॅक बॉक्स स्पेसिफिकेशन उपलब्ध असते आणि नंतर ते पाहून आपण हे डिसिश़न टेबल डेव्हलप करतो डिसिश़न टेबल मध्ये आपण येथे पाहिल्यास टेबलच्या अगदी वरती इनपुट पॅरामीटर कंडिशन्स आहेत जर एखादी गोष्ट ऑन असेल किंवा एखादी गोष्ट ऑफ असेल अशा विशिष्ट कंडिशन्स साठी काही एक्शन घडतील याला आपण रुल म्हणतो आपल्याला सर्व संभाव्य कंडिशन्स आणि त्यांच्या वॅल्यू चे कॉम्बिनेशन्स विचारात घ्यावे लागतील आणि मग आपण कोणत्या एक्शन घडतील हे ओळखतो एकापेक्षा जास्त एक्शन कदाचित घडू शकतात यातील प्रत्येक कॉलम ला आपण रुल म्हणतो उदाहरणार्थ एक कंडिशन if c1 AND c2 OR c3 असू शकते c1 c2 c3 हे इनपुट पॅरामीटर्स आहेत आणि आपल्याकडे या इनपुट पॅरामीटर साठी c1 is true AND c2 is true OR c3 is true हे एक्स्प्रेशन असेल तर त्यासाठी A1 हि एक्शन आहे दिलेल्या प्रोब्लेम साठी आपल्याकडे अनेक पॅरामीटर्स आहेत आणि त्या पॅरामीटर्स च्या काही कंडिशन्स वर आधारित काही एक्शन घडतात आपण हे डिसिश़न टेबल डेव्हलप करू शकतो आणि अर्थातच आपण सावधगिरी बाळगली पाहिजे की आपण सर्व संभाव्य कॉम्बिनेशन्स चा विचार केला आहे आता आपण एक उदाहरण पाहू समजा आपण एक प्रोग्राम लिहिला आहे जो त्रिकोणाच्या तीन बाजू इनपुट घेतो आणि आपण प्रविष्ट केलेल्या तीन बाजूंवर आधारित तो त्रिकोण आहे की नाही ते दाखवतो त्रिकोण नाही तो एक विषमभुज समद्विभुज समभुज इत्यादी त्रिकोण आहे आउटपुट यापैकी आहे आपण येथे भिन्न कंडिशन्स तयार करतो म्हणून c1 a b c AND b a c AND c a b c2 a b C3 a c C4 b c काही विशिष्ट कॉम्बिनेशन्स वर आधारित आपण या एक्शन करतो a b c च्या वॅल्यूज वर आधारित आपल्या कडे टेस्ट केसेस असू शकतात आपल्याला डिसिश़न टेबल मधून अपेक्षित आउटपुट मिळतो ही प्रत्येक रो एक टेस्ट केस बनते आपण ते a b c b a c c a b या स्वरूपात देखील लिहू शकतो आणि जर त्यापैकी कोणीही फाल्स असेल तर आपण म्हणतो की तो त्रिकोण नाही जर a b b c आणि a c आहे हे सर्व ट्रू आहेत तर आपण तो एक समभुज त्रिकोण आहे असे लिहितो आपल्याकडे टेस्ट केसेस आणि त्यांचे अपेक्षित आउटपुट आहेत आता दुसरे उदाहरण पाहू समजा आपल्याकडे प्रिंटर डायग्नोसिस सॉफ्टवेअर आहे जिथे आपण कंडिशन नोंदवितो आणि ते आवश्यक असलेल्या एक्शन आउटपुट देते उदाहरणार्थ जर प्रिंटर प्रिंट करत नसेल लाल लाइट चमकत असेल आणि प्रिंटर अपरिचित आहे मग आपल्याला शाई पेपर जाम तपासावे लागेल बदलावे लागेल जर आपल्याकडील या तीन ही कंडिशन्स ट्रू असतील तर आपल्याला प्रिंटर कॉम्पुटर केबल तपासावी लागेल प्रिंटर सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले आहे का याची खात्री करावी लागेल आणि शाई तपासावी लागेल आपण प्रविष्ट केलेल्या विशिष्ट कंडिशन्स च्या वॅल्यूज वर प्रोग्राम कोणती एक्शन करायची हे दर्शवेल आपल्याला सर्व संभाव्य कंडिशन कॉम्बिनेशन्स चा विचार करावा लागेल कारण यूज़र कोणतीही संभाव्य कॉम्बिनेशन प्रविष्ट करू शकतो प्रिंटर प्रिंट करत नाही प्रिंटर अपरिचित आहे किंवा तिन्ही कंडिशन्स ट्रू असू शकतात म्हणून आपण डिसिश़न टेबल तयार करतो आणि नंतर आपण प्रत्येकाला एक रुल मानतो आणि त्या टेस्ट केसेस बनतात टेस्ट केसेससाठी जे काय आवश्यक आहेत त्या इनपुट वॅल्यूज अपेक्षित एक्शन आपल्याकडे आहेत आता एक छोटीशी प्रश्नमंजुषा घेऊया समजा आपल्याकडे एक फ्लाइट पोलिसी आहे ज्यानुसार जर फ्लाइट अर्ध्यापेक्षा जास्त भरली असेल आणि तिकिटाची किंमत 3000 पेक्षा जास्त असेल तर डोमेस्टिक फ्लाइट व्यतिरिक्त सर्व फ्लाइट मध्ये मोफत जेवण दिले जाते सर्व डोमेस्टिक फ्लाइट मध्ये जेवणाचे पैसे आकारले जातील आपण डिसिश़न टेबल टेस्टिंग कशी करू आपल्याला डिसिश़न टेबल टेस्ट केसेस तयार कराव्या लागतील ते करण्याचा प्रयत्न करा फ्लाइट अर्धी भरली आहे नाही तिकिटाची किंमत 3000 3000 पेक्षा हे पॅरामीटर बनते मोफत जेवण दिले जाईल ही एक एक्शन आहे फ्लाइट देशांतर्गत आहे की नाही हे दुसरे इनपुट पॅरामीटर आहे आणि सर्व डोमेस्टिक फ्लाइटसाठी जेवण शुल्क आकारले जाते म्हणून यासाठी आपल्याला डिसिश़न टेबल डेव्हलप करण्याची आवश्यकता आहे तुम्ही हे करून पहा मी तुम्हाला सोलूशन दाखवतो जेणेकरून तुम्ही आमच्या उत्तरा बरोबर तपासू शकाल आम्ही म्हटल्याप्रमाणे येथे तीन इनपुट कंडिशन्स आहेत एक फ्लाइट अर्ध्यापेक्षा जास्त भरली आहे की नाही दुसरी तिकिटाची किंमत 3000 पेक्षा जास्त आहे की नाही आणि तिसरी फ्लाइट देशांतर्गत आहे की नाही जर सर्व नो असतील म्हणजे फ्लाइट डोमेस्टिक नाही तिकिटाची किंमत 3000 पेक्षा जास्त नाही तेव्हा आपण मोफत जेवण देणार नाही जोपर्यंत फ्लाइट अर्ध्यापेक्षा जास्त भरलेली नाही आपण जेवण देत नाही जर फ्लाइट अर्ध्यापेक्षा जास्त भरली असेल तर आपण जेवण देतो जर फ्लाइट अर्ध्यापेक्षा जास्त भरलेली आहे तिकीट Rs 3000 प्रति सीट आहे आणि फ्लाइट डोमेस्टिक नाही तर मग जेवण मोफत दिले जाते जर फ्लाइट अर्ध्यापेक्षा जास्त भरलेली असेल तिकीट Rs 3000 प्रति सीट पेक्षा जास्त असेल आणि ती डोमेस्टिक फ्लाइट असेल तर जेवण दिले जाते परंतु ते विनामूल्य असणार नाही यातील प्रत्येक उदाहरण एक टेस्ट केस बनते आपल्याला एकूण 8 टेस्ट केसेस ची आवश्यकता आहे n पॅरामीटर्ससाठी जर प्रत्येक पॅरामीटर बूलियन असेल तर आपल्याला 2n टेस्ट केसेस ची आवश्यकता आहे आपल्याकडे हे ऑप्टिमाइझ करण्यासाठी एक वाव आहे कारण यापैकी काही प्रत्यक्षात डोन्ट केअर don't care कंडिशन्स आहेत जर फ्लाइट डोमेस्टिक असेल आणि तिकिटाची किंमत 3000 पेक्षा कमी असेल तर आपल्याला ती अर्ध्यापेक्षा जास्त भरली आहे की नाही हे तपासण्याची गरज नाही त्यावेळेस फ्लाइट अर्ध्यापेक्षा जास्त भरली आहे कि नाही कंडिशन डोन्ट केअर बनते त्याचप्रमाणे फ्लाइट अर्ध्याहून अधिक भरलेली आहे तिकिटाची किंमत 3000 पेक्षा जास्त आहे त्यावेळेस आपण ती फ्लाइट डोमेस्टिक आहे किंवा नाही हे पाहत नाही आपण जेवण देतो म्हणजे आपण या दोन टेस्ट केसेस ना एकामध्ये एकत्र करू शकतो म्हणून जर आपण डोन्ट केअर कंडिशन्स लागू केल्या तर आपण अनावश्यक टेस्ट केसेस काढून टाकू शकतो आपण या दोघांना एकत्र करू शकतो कारण हे दोघे समान एक्शन करतात जर फ्लाइट अर्ध्याहून अधिक भरलेली नाही आणि तिकिटाची किंमत प्रति सीट 3000 पेक्षा जास्त नाही या दोन्ही कंडिशन्स ट्रू असतील तर मग ती फ्लाइट डोमेस्टीक असो किंवा नसो आपण ना मोफत किंवा शुल्क आकारलेले जेवण देत नाही म्हणजे जोपर्यंत या कंडिशन्स येस नाहीत आणि हि नो आहे तोपर्यंत ती फ्लाइट डोमेस्टिक आहे की नाही हि कंडिशन डोन्ट केअर बनते त्याचप्रमाणे या दोघांमध्ये जर ती फ्लाइट अर्ध्याहून अधिक भरलेली आहे आणि ती डोमेस्टिक आहे तेव्हा आपण तिकिटाची किंमत प्रति सीट 3000 पेक्षा जास्त आहे की नाही याची चिंता करत नाही आपण जेवण देतो आपण ते ऑप्टिमाइझ करू शकतो आणि नंतर आपल्याला फक्त चार टेस्ट केसेस आढळतील एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे आपल्याला सर्व संभाव्य कंडिशन्स कॉम्बिनेशन्स चा विचार करावा लागेल कारण अनेक पॅरामीटर्स मुळे आपण काही कंडिशन कॉम्बिनेशन्स ना विसरू शकतो डिसिश़न टेबल तयार करताना आपल्याला हे सुनिश्चित करावे लागेल की एकाच कॉम्बिनेशन साठी दोन वेगवेगळ्या एक्शन नाहीत म्हणजे एकाच कॉम्बिनेशन साठी दोन भिन्न टेस्ट केसेस असू शकत नाहीत जर तसे झाले असल्यास डिसिश़न टेबल तयार करताना आपण काहीतरी चूक केली आहे कोणत्या प्रॉब्लेम्स साठी आपण डिसिश़न टेबल बेस्ड टेस्टिंग करू शकतो ते पाहूया जेव्हा प्रॉब्लेम स्टेटमेंटला सोडविण्यासाठी बरेच डिसिश़न घेणे अपेक्षित असते जेव्हा इनपुट कंडिशन कॉम्बिनेशन्स वर आधारित भिन्न एक्शन होतात इनपुट व्हेरिएबल्स दरम्यान लॉजिकल रीलेशन असते कॅलक्युलेशन मध्ये इनपुट व्हेरिएबल्सचा सबसेट समाविष्ट असतो आणि इनपुट आउटपुट दरम्यान कॉझ इफेक्ट रीलेशनशिप असते तेव्हा आपण डिसिश़न टेबल बेस्ड टेस्टिंग करू शकतो जर पॅरामीटर्सची संख्या 3 4 5 असेल तर आपण डिसिश़न टेबल बनवू शकतो डिसिश़न टेबल बेस्ड टेस्टिंग मध्ये एक अडचण आहे आपण पॅरामीटर्सची संख्या 20 मानूया आणि प्रत्येक पॅरामीटर साठी 3 4 व्हॅल्यूज आहेत तेव्हा कॉलम ची संख्या 320 होईल जर आपण 20 पॅरामीटर्सच्या सर्व संभाव्य जोड्यांचा विचार केला आणि प्रत्येक पॅरामीटरला तीन व्हॅल्यूज असतील तर संभाव्य कंडिशन्स कॉम्बिनेशन्स ची संख्या 320 बनते जी मॅन्युअली हाताळण्यासाठी टेस्ट केसेस तयार करण्यासाठी आणि नंतर ऑप्टिमाइझ करण्यासाठी खूप जास्त आहे आपल्याला आणखी काही करण्याची पाहण्याची गरज आहे येथे आणखी एक प्रश्नमंजुषा आहे टेस्ट केसेस डिझाईन करण्यासाठी भरपूर सराव आवश्यक आहे फक्त थेअरी जाणून घेऊन चालणार नाही तुम्ही या सिद्धांतांचा सराव केल्याशिवाय सोलूशन शोधू शकणार नाही आपण या दुसर्या प्रॉब्लेम साठी डिसिश़न टेबल टेस्ट डिझाइन करण्याचा प्रयत्न करूया ई कॉमर्स साइट साठी एक प्रोग्राम लिहिलेला आहे जो ग्राहकाला वस्तू वरील सवलत प्रदर्शित करतो आपल्याकडे वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत ज्याच्या आधारावर वेगवेगळ्या सवलती दिल्या जातात 2000 पेक्षा कमी खरेदीसाठी ग्राहकाला 10 टक्के सूट मिळते जर खरेदी 2000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर ग्राहकाला 15 टक्के सूट मिळते जर खरेदी एसबीआय कार्डने केली असेल तर त्यावर 5 टक्के अतिरिक्त सूट मिळते आणि जर सर्व सवलती नंतर खरेदीची रक्कम 2000 पेक्षा जास्त असेल तर शिपिंग विनामूल्य आहे येथे खरेदीची रक्कम आणि पेमेंट पद्धत हे दोन पॅरामीटर्स आहेत सवलत किती आहे हि एक्शन आहे खरेदीची रक्कम 2000 पेक्षा कमी 2000 किंवा 2000 पेक्षा जास्त SBI कार्ड आधारित पेमेंट आहे की नाही सवलत लागू केल्यानंतरची एकूण रक्कम किती आहे इत्यादी इनपुट कंडिशन्स च्या आधारे आपण येथे डिसिश़न टेबल तयार करू शकतो मग त्या आधारे सवलत दर 10 टक्के 15 टक्के 5 टक्के किंवा 0 टक्के आहे शिपिंग विनामूल्य आहे का नाही अशा एक्शन आहेत कृपया तुम्ही यासाठी डिसिश़न टेबल आणि टेस्ट केसेस तयार करा कॉझ इफेक्ट ग्राफिन्ग कॉम्बिनेटोरिअल टेस्टिंग चा आणखी एक प्रकार आहे कॉझ इफेक्ट ग्राफिन्ग थोडक्यात डिसिश़न टेबल बेस्ड टेस्टिंग आहे पण यामध्ये काही विशिष्ट नोटेशन्स वापरली जातात जी दिलेला प्रॉब्लेम स्टेटमेंट वाचताना आपल्याला कॉझ इफेक्ट ग्राफ तयार करण्यात मदत करतात त्यानंतर डिसीजन टेबल बनवणे एकदम सोपे आहे कॉझ इफेक्ट ग्राफिन्ग पद्धत प्रत्यक्षात आपल्याला डिसीजन टेबल डेव्हलप करण्यात मदत करते कॉझ इफेक्ट ग्राफिन्ग बद्दल सर्वात सुसंगत विधान म्हणजे दिलेल्या प्रॉब्लेम स्टेटमेंट ला कॉझ इफेक्ट ग्राफ च्या स्वरूपात दर्शविण्यासाठीचा तो नोटेशनचा एक संच आहे एकदा कॉझ इफेक्ट ग्राफ तयार झाला की डिसिश़न टेबल बनविण्याचा मार्ग सोपा आहे नंतर आपण डिसिश़न टेबल टेस्टिंग करू शकतो आणि प्रत्येक कॉलम एक टेस्ट केस बनते येथे आपण इनपुट ला कॉज़ आणि इफेक्ट ला आउटपुट मानतो आपण कॉज़ आणि इफेक्ट च्या विविध कॉम्बिनेशन्स ना लक्षात घेतो येथे जे कॉज़ इफेक्ट निर्माण करतात त्याच संभाव्य कॉम्बिनेशन्स ना आपण पाहतो म्हणून ज्याप्रमाणे आपण आधी डिसिश़न टेबल डेव्हलपमेंटमध्ये सर्व कॉम्बिनेशन्स चा विचार करत होतो तसे इथे आपल्याला सर्व संभाव्य कॉम्बिनेशन्स चा खरोखर विचार करण्याची गरज नाही त्यामुळे एका अर्थाने ते कॉम्बिनेटोरिअल इक्स्प्लोश़न प्रॉब्लेम टाळते चला कॉझ इफेक्ट ग्राफ चे उदाहरण पाहू कारण येथे मुख्य कौशल्य कॉझ इफेक्ट ग्राफ डेव्हलप करण्यात आहे आणि एकदा कॉझ इफेक्ट ग्राफ तयार झाला मग त्याचा आपण डिसिश़न टेबल बेस्ड टेस्टिंग करण्यास वापर करू शकतो चला हा प्रॉब्लेम सोडविण्यासाठी कॉझ इफेक्ट ग्राफ तयार करण्याचा प्रयत्न करू कॉझ इफेक्ट ग्राफ बद्दल जास्त चर्चा न करता आपण प्रत्यक्षात हे उदाहरण सोडविण्याचा प्रयत्न करू आणि नंतर तुम्हाला कॉझ इफेक्ट ग्राफ काय आहे याची कल्पना होईल एखाद्या बँकेत जर आपण 1 लाख रुपयांपेक्षा कमी रक्कम मुद्दल म्हणून जमा केली तर व्याजाचा दर 1 वर्ष 3 वर्ष किंवा 5 वर्षांसाठी 6 टक्के 7 टक्के किंवा 8 टक्के आहे आणि जर ठेव 1 लाखापेक्षा जास्त असेल तर व्याज दर 1 वर्षापेक्षा कमी 1 ते 3 वर्षांच्या दरम्यान किंवा 3 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त साठी 7 टक्के 8 टक्के 9 टक्के आहे या प्रॉब्लेम साठी कॉझ इफेक्ट ग्राफ डेव्हलप करण्याचा प्रयत्न करूया प्रथम कॉजेस आणि इफेक्टस ओळखूया ठेवीचा कालावधी 1 वर्षापेक्षा कमी 1 वर्ष ते 3 वर्षांच्या दरम्यान 3 वर्षापेक्षा जास्त आहे ठेव 1 लाखांपेक्षा कमी 1 लाखापेक्षा जास्त हे सर्व इनपुट कॉजेस आहेत आणि व्याज दर 6 टक्के 7 टक्के 8 टक्के 9 टक्के हे इफेक्टस आहेत या कॉजेसचे विशिष्ट कॉम्बिनेशन्स काही इफेक्टस निर्माण करतात उदाहरणार्थ ठेवीचा कालावधी 1 वर्षापेक्षा कमी आणि ठेव 1 लाख पेक्षा कमी असेल तर व्याज दर 6 टक्के असेल जर ठेवीचा कालावधी 1 वर्ष ते 3 वर्ष असेल आणि ठेव 1 लाख पेक्षा कमी असेल तर व्याज दार 7 टक्के असेल आणि जर ठेवीचा कालावधी 1 वर्षापेक्षा कमी असेल आणि ठेव रक्कम 1 लाखापेक्षा जास्त असेल तर व्याज दर 7 टक्के असेल आता कॉझ इफेक्ट ग्राफ चे विविध पैलू पाहूया आपण कॉजेस आणि इफेक्टस ना सर्कल नोड्स च्या स्वरूपात दर्शवतो आणि आम्ही सर्व 5 कॉजेस लिहिले आहेत जेव्हा काही कॉजेस कॉम्बिनेशन्स एखादा इफेक्ट घडवितात तेव्हा येथे आपल्याला हे इन्टर्मीडीएट नोड्स दिसतात जटिल प्रॉब्लेम साठी आपल्याकडे इन्टर्मीडीएट नोड्स च्या अनेक लेव्हल्स असू शकतात जर ठेवीचा कालावधी 1 वर्षापेक्षा कमी असेल आणि जर ठेव 1 लाखापेक्षा कमी असेल तर येथे लॉजिकल अँड कंडिशन आहे म्हणून जर हे दोन्ही ट्रू असतील तर व्याज दर 6 टक्के असेल जर ठेव 1 लाखापेक्षा जास्त असेल आणि ठेवीचा कालावधी 1 वर्षापेक्षा कमी असेल तर व्याज दर ७ टक्के असेल आणि जर ठेव 1 लाख पेक्षा कमी असेल आणि ठेवीचा कालावधी 1 ते 3 वर्षांच्या दरम्यान असेल तर व्याज दर ७ टक्के असेल त्याचप्रमाणे जर ठेव 1 लाखापेक्षा जास्त असेल आणि ठेवीचा कालावधी 1 वर्षापेक्षा कमी असेल तर व्याज दर ७ टक्के असेल एकदा आपण कॉझ इफेक्ट ग्राफ तयार केला कि नंतर डिसिश़न टेबल डेव्हलप करणे सोपे आहे आपण कॉझ इफेक्ट ग्राफ चे डिसिश़न टेबल मध्ये रूपांतर करताना कंडिशन्स आणि संबंधित एक्शनस लिहितो डिसिश़न टेबल तयार झाल्यावर आपण डिसिश़न टेबल टेस्टिंग लागू करू शकतो आणि प्रत्येक कॉलम एक टेस्ट केस बनते म्हणून कॉझ इफेक्ट ग्राफ हे डिसिश़न टेबल तयार करण्याची एक अतिशय सोपी टेक्निक आहे आणि ते डिसिश़न टेबल बेस्ड टेस्टिंग मधील सर्व संभाव्य टेस्ट केसेस विचार करण्याची समस्या टाळते अत्यंत गुंतागुंतीच्या प्रॉब्लेम्ससाठी टेस्ट केसेस ची संख्या खूप मोठी होऊ शकते विशेषत यूजर इंटरफेस आणि एम्बेडेड कंट्रोलर सॉफ्टवेअरच्या संदर्भात या समस्या उद्भवतात उदाहरणार्थ आपण असे म्हणूया की आपल्याकडे 50 इनपुट कंडिशन्स आहेत आणि प्रत्येकासाठी ट्रू किंवा फाँल्स किंवा कदाचित त्याहून अधिक वॅल्यूज आहेत फक्त टेस्टिंगसाठी आवश्यक असलेल्या टेस्ट केसेस ची संख्या 250 आहे जर आपण सर्व संभाव्य कंडिशन कॉम्बिनेशन्स सह टेस्टिंग करण्याचा प्रयत्न केला तर हि एक मोठी संख्या आहे आणि मर्यादित कालावधीत आपण टेस्टिंग करू शकणार नाही म्हणून आपल्याला संख्येने कमी टेस्ट केसेस सह पुरेशी टेस्टिंग करण्याचे काही प्रभावी मार्ग वापरने आवश्यक आहे आणि पेअर वाइज़ टेस्टिंग या विषयीच आहे जिथे आम्ही दाखवू की आपल्याला इनपुट वॅल्यूज च्या सर्व संभाव्य कॉम्बिनेशन्स चा विचार करण्याची गरज नाही डिसिश़न टेबल बेस्ड टेस्टिंग आणि कॉझ इफेक्ट ग्राफिन्ग या दोन्हीमध्ये आपण सर्व संभाव्य इनपुट कॉम्बिनेशन्स चा विचार करत होतो पेअर वाइज़ टेस्टिंग मध्ये आपण मर्यादित इनपुट कॉम्बिनेशन्स चा विचार करतो पुढील व्याख्यानात आपण पेअर वाइज़ टेस्टिंग वर चर्चा करू